अमीटर I नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण विद्युत मापन या कोर्समधील आपला दुसरा अध्याय सुरू करणार आहोत आणि हा अध्याय अमीटर्स व्होल्टमीटर्स आणि ओहममीटरवर होणार आहे तर हि चर्चा अमीटरने सुरू करूया आपल्या सर्वांना माहित असलेले अमीटर्स हे करंटचे मोजमाप करतात आतापर्यंत आपण पीएमएमसी इलेक्ट्रोडायनामिक मुव्हिंग आयर्न सारख्या उपकरणांचा अभ्यास केला आहे तर या तीन प्रकारची उपकरणे मूळ किंवा तत्त्वतः अमीटर्स आहेत मी असे का म्हणत आहे कारण आपल्याला माहिती आहे की जर आपण कॉईल किंवा या उपकरणांच्या कॉईलमधून काही करंट प्रवाहित केले तर पॉईंटर फिरतो तर पॉईंटर थेट विद्युत्प्रवाहावर प्रतिक्रिया देतो जो कॉईलमधून किंवा या उपकरणांच्या कॉइलमधून वाहतो म्हणुन ही उपकरणे थेट अॅमीटरसारखीच आहेत तर आपण या कोणत्याही यंत्राद्वारे करंट मोजू शकतो समजा माझ्याकडे एखादे सर्किट आहे ते खूप गुंतागुंतीचे आहे तर चला मी एक तुम्ही अतिशय गुंतागुंत असलेल्या सर्किटबद्दल विचार करू शकाल असे सर्किट घेवुया आणि पहा या कुठल्यातरी शाखेत मला करंट शोधायचा आहे असे म्हणुया कि या शाखेत मला करंट शोधायचा आहे त्याला I म्हणू तर आपल्याला शोधायचे आहे कि I बरोबर काय हे करंट किती आहे तर मग आपण काय करावे आपल्याला ही शाखा उघडावी लागेल तर आपल्याला ही शाखा उघडावी लागेल आणि येथे सिरिजमध्ये अमीटर जोडावे लागेल तर हे मीटर पीएमएमसी असु शकते किंवा इलेक्ट्रोडायनामिक किंवा एमआय असू शकते तर हे पीएमएमसी असू शकते तत्वतः इलेक्ट्रोडायनामिक किंवा एमआय असू शकते तर निवड हि या सर्किटच्या प्रकारावर देखील अवलंबून असेल एसी डीसी AC DC वैगैरे असू शकते तर आत्ता कोणत्या प्रकारचे स्रोत आहे याचा उल्लेख न करता मी फक्त एक स्त्रोत ठेवतो तर आपल्याला या शाखेत हे मीटर सिरिज मध्ये ठेवावे लागेल तर अमीटर्स बद्दल लक्षात ठेवायची किंवा त्याबद्दल जाणून घेण्याची महत्त्वाची गोष्ट ही आहे की इच्छित शाखे मध्ये अॅमिटर्स सिरिज मध्ये घातली जातात जिथे आपल्याला करंट मोजायचे आहे आता ही एक महत्त्वाची वस्तुस्थिती आहे जी मला ठाऊक आहे कि तुम्हा सर्वांना माहित आहे पुढील गोष्ट जी आपल्याला समजली पाहिजे ती म्हणजे तर जेव्हा आपण या शाखेत हे अमीटर लावतो तेव्हा या शाखेचा इंपिडंस बदलेल तर या उपकरणाच्या कॉईलला काही रेझिस्टंस आहे म्हणुन या शाखेचा रेझिस्टंस वाढेल आणि म्हणूनच या शाखेतील करंट कमी होऊ शकते ठिक आहे तर जेव्हा आपण इलेक्ट्रिकल सर्किटच्या कोणत्याही शाखेत एक अमीटर बसवतो तेव्हा त्या शाखातील करंट बदलू शकते किंवा नेहमी थोडेफार बदलत जाईल तर तिथे मीटर टाकण्यापुर्वी त्या शाखातील हा करंट त्या मूल्यापासून बदलू शकतो तर हे कॉइलच्या रेझिस्टंस मुळे होते तर हे मीटरच्या कॉइलच्या शून्य रेझिस्टंस मुळे होते तर म्हणूनच आयडिअली आपल्यास जे पाहिजे आहे ते असे आहे की अमीटरला शून्य अंतर्गत रेझिस्टंस असावा तर आयडिअली आपल्याला हे हवे आहे परंतु शून्य कधीच शक्य नाही तर व्यावहारिकदृष्ट्या आपण अगदी लहान अंतर्गत इंपिडंस किंवा रेझिस्टंस लिहायला हवे तर अमीटरच्या बाबतीत हे दुसरे तथ्य आहे आपण इच्छित आहोत की अमीटरला कमी अंतर्गत रेझिस्टंस किंवा अंतर्गत इंपिडंस असावा आता एक उदाहरण घेऊ तर आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे एक अगदी सोपे सर्किट आहे असे म्हणुया कि 10 व्होल्ट स्त्रोत असून त्यामध्ये 8 ओहम रेझिस्टंस आहे आणि नंतर या शाखेत काही करंट प्रवाहित होत आहे तर हे करंट काय असेल हे करंट I 10 व्होल्ट भागीले 8 ओहम च्या बरोबरीचे आहे हे 1 25 अँपिअर असेल आता असे म्हणुया की माझ्याकडे एक अमीटर आहे ज्याचा अंतर्गत रेझिस्टंस 2 ओहम आहे आणि मला हे करंट मोजायचे आहे तर मी अमीटर 2 ओहम रेसिस्टन्स मधे समाविष्ट करत आहे तर हे 8 ओहम आहे हे 10 व्होल्ट आहे आता या शाखेत येणारे करंट I हे 10 व्होल्ट भागीले 8 अधिक 2 ओहम होईल जो 1 अँपिअर आहे आणि हे 1 अँपिअर 1 25 अँपिअरसारखे नाही म्हणूनच आपल्याला प्रत्यक्षात सर्किटमध्ये वाहणारे करंट आणि मीटर टाकल्यानंतर आता जे करंट प्रवाहित होत आहे त्यात फरक दिसत आहे तर मीटर 1 अँपिअर दर्शवेल तर जर आपण मूळ सर्किटमध्ये वाहणार्या करंटच्या मूल्या मधे इछुक असाल तर ते वेगळे होते म्हणुन आपल्याला त्रुटि मिळेल तर या प्रकरणातील त्रुटी ही मोठी त्रुटी आहे म्हणून आपण हि 1 25 वजा 1 अँपिअर म्हणून लिहू शकतो हे 0 25 अॅम्पीयरसारखे आहे आणि याला आपण अब्सोल्युट त्रुटि म्हणतो आणि जर आपल्याला रिलेटिव्ह त्रुटि मोजायची असेल तर आपण त्याला त्याच्या खर्या व्हॅल्यूद्वारे विभाजित केलेली त्रुटि म्हणून परिभाषित करू शकतो आपण त्याला परिस्थितीनुसार त्रुटि भागीले मोजलेल्या मूल्याद्वारे विभाजित केलेली त्रुटी गुणिले 100 टक्के म्हणून देखील परिभाषित करू शकतो तर हे असे येईल 0 25 भागीले ट्रु करंट जे 1 25 इतके होते तर हे 1 च्यावर 5 सारखे आहे तर हे 25 टक्के आहे जे या प्रकरणात बरेच मोठे आहे तर कोणत्याही अमीटरचा अंतर्गत रेझिस्टंस खूपच कमी असावा अशी आपली इच्छा आहे म्हणून पुन्हा एकदा आपण इच्छित आहोत की अमीटरचा अंतर्गत रेझिस्टंस खूप कमी असेल तर हे अगदी स्पष्ट आहे आता आपण अधिक गुंतलेला प्रश्न विचारू ज्याचा अर्थ असा होतो की किती कमी म्हणजे चांगले आहे म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि अमीटरसाठी किती कमी असणे आवश्यक आहे तर अमीटरचा अंतर्गत रेझिस्टंस किती कमी असावा तर हाच प्रश्न आपण आता विचारत आहोत आणि उत्तर आपल्या समोर अगदी बरोबर आहे तर आपण एक अगदी सोपे सर्किट पाहिले आहे जे व्होल्टेज स्त्रोत आणि सिरिज मधे रेझिस्टंस ने बनलेले आहे परंतु जर आपल्याकडे एक क्लिष्ट सर्किट असेल तर कोणत्याही गुंतागुंत असलेल्या क्लिष्ट नेटवर्कचा विचार करा तर तुम्ही विचार करू शकता तितक्या क्लिष्ट नेटवर्कचा विचार करा तर मी काही करंट स्त्रोत देखील ठेवतो आणि म्हणुया की या सर्किटमध्ये एक शाखा आहे जिथे आपल्याला करंट मोजायचे आहे समजा आपल्याला या शाखेत विद्युतप्रवाह मोजायचा आहे तर आता या शाखेत करंट मोजण्यासाठी अम्मीटरचा अंतर्गत रेझिस्ट्न्स किती कमी असावा उत्तर हे खरं आहे की नॉर्टनच्या प्रमेयानुसारNorton's theorem कोणतेही कठिण सर्किट नेहमीच एका साध्या सर्किटमध्ये रपांतरित करता येते या गोष्टिकडे पाहुन या शाखेच्या दृष्टीकोनातून जिथे आपल्याला करंट मोजायचे आहे म्हणून नॉर्टनच्या प्रमेयचा वापर करून आपण नेहमीच एक सोपे सर्किट शोधु शकतो या दोन बिंदूना ए आणि बी म्हणतात तर आपल्याला नेहमीच एक सोपे सर्किट सापडेल ज्यामध्ये एक करंट स्त्रोत आणि काही सिरिज आणि या प्रकरणात काही समांतर इंपिडंस किंवा रेझिस्टंस असेल त्याला आरएन म्हणा या करंट स्रोतला I n म्हणा हा बिंदू A आणि हा बिंदू B आहे हे दोन्ही या शाखेने एकत्र जोडलेले आहेत जे शॉर्ट सर्किट आहे म्हणजे जी शून्य रेझिस्टंस शाखा आहे आणि आपल्याला या शाखेत करंट मोजायचे आहे ठिक आहे तर नेहमीची हि सामान्य परिस्थिती आहे आता आपण असे करू हे समतुल्य सर्किट आहे आणि या दोन टर्मिनल A आणि B च्या दृष्टीकोनातून पाहिल्याप्रमाणे हा इंपिडंस Rn आहे तर हा या सर्किटचा अंतर्गत रेझिस्टंस आहे Rn नॉर्टनचा रेझिस्टंसNorton's resistance देखील थेवनिन रेझिस्टन्स सारखाच आहे आता आपण तेथे अमीटर ठेवू तर हे अमीटरचे चिन्ह आहे आणि हे टर्मिनल A टर्मिनल B हे Rn आहे हे In आहे आता प्रश्न आहे की या अमीटरचे रिडिंग काय येईल आता या अमीटरचे रिडिंग या अमीटरच्या अंतर्गत रेझिस्ट्न्स वर अवलंबून असेल समजा अंतर्गत रेझिस्ट्न्स Ri आहे किंवा त्याला RA म्हणा मग या अमीटरमधून वाहणारे करंट हे अमीटरचे रिडिंग असेल आणि म्हणूनच हे अमीटरचे रिडिंग असेल परंतु ट्रु करंट जे अमीटर जोडण्यापुर्वी या शाखेत वाहत होते ते In होते तर हे शॉर्ट सर्किट करंट आहे तर आपण याला नेहमी शॉर्ट सर्किट Isc म्हणून दर्शवितो हे Isc आहे कारण हे टर्मिनल A B कडुन पहाता शॉर्ट सर्किट करंट आहे तर अमीटर टाकण्यापूर्वीचे करंट Isc होते तर आता आपल्याकडे अमीटरचे रिडिंग हे जवळजवळ Isc किंवा I sc समान असले पाहिजे आणि ते तरच खरे असेल जर तर अमीटरचे रिडिंग हे जवळपास Isc असेल जे वास्तविक करंट असेल जे अंतर्भूत होण्यापूर्वीचे होते जेव्हा हा घटक 1 च्या जवळपास असतो तेव्हा अमिटरचे रिडिंग Isc च्या जवळ असते आता हा घटक 1 च्या जवळ कधी असेल केवळ जेव्हा RA हा Rn पेक्शा खुप कमी असेल जेव्हा RA हा Rn पेक्शा खुप खुप कमी असेल कारण तेव्हाच याला IA अमिटर रिडिंग म्हणा मग IA हा I sc गुणिले Rn होईल आपण RA कडे दुर्लक्ष करू शकतो कारण RA हा Rn पेक्शा खुप लहान आहे तर हे अंदाजे सत्य आहे आणि हे Isc च्या बरोबरीचे आहे तर हि ती स्थिती आहे जी आपल्याला पाहिजे आहे या दोन्ही टर्मिनल्समधून पाहिल्याप्रमाणे आपल्याला अमीटर रेझिस्ट्न्स वास्तविक सर्किटच्या अंतर्गत रेझिस्ट्न्सपेक्षा खूपच लहान असावा अशी इच्छा आहे म्हणजे या दोन टर्मिनल्समधून पाहिल्याप्रमाणे याचा अंतर्गत रेझिस्ट्न्स Rn हा अमीटर च्या अंतर्गत रेझिस्ट्न्स पेक्षा खुप जास्त असला पाहिजे तरच केवळ आपली रिडिंग योग्य मूल्याच्या जवळ असेल तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण बहु श्रेणीतील अमीटरबद्दल चर्चा करू आणि आपण हा व्हिडिओ येथे थांबवू